म्हणून जसे आपल्याला माहित आहे की कार्यक्षमतेने वाटप केलेल्या मेमरीच्या ठिकाणी रिक्त स्थान म्हणजे स्मृतीचा साठा आहे म्हणून प्रत्येक वेळी आपण सी प्रोग्राममध्ये मॅलोक वापरतो तेव्हा स्मृतीचा एक भाग हिप मध्ये वाटप होतो आणि जेव्हा आपण मुक्त होतो त्या नंतर मेमरी मुक्त होते म्हणून आजच्या व्याख्यानात आपण या गतीशीलपणे स्मृतीत कसे वाटप केले जाते किंवा दुसर्या शब्दांत मॅलोक हिपमध्ये असलेल्या मेमरीला कसे हाताळते किंवा व्यवस्थापित करते याकडे आपण पहात आहोत तर आपण फक्त या प्रेरणादायक उदाहरणकडे पाहूया म्हणून आपल्याकडे येथे एक छोटा सी प्रोग्राम आहे आणि आपल्याकडे जे आहे ते मॅलोकची विनंती आहे जे 256 बाइटची विनंती करतात जेव्हा आपल्याला माहित असते की प्रक्रियेच्या जागेमध्ये अंदाजे 256 बाइट आकाराचे आकार असतात आणि वाटप होईल आणि त्या मेमरीचे पॉईंटर बफरमध्ये उपस्थित असेल आता हा विशिष्ट पॉईंटर दिल्यास त्या हिप भागातील डेटा वाचू किंवा लिहू किंवा हाताळू शकतो आणि वापर संपल्यावर आपण बफरला मोकळा करू शकतो आणि बफरला मुक्त केल्यावर आपण फक्त हिप मध्ये वाटप केलेल्या 256 बाइट्सचा भाग मुक्त करतो प्रोग्राममध्ये उपस्थित असलेल्या इतर मॅलोकद्वारे वापरले जाऊ शकते तर हिप आणि स्टॅकमध्ये काय फरक आहे आपल्याला माहिती आहे की फंक्शन आमंत्रण दरम्यान स्टॅक वापरले जातात आणि कार्ये तसेच स्थानिक व्हेरिएबल्ससाठी मापदंड पुरविते म्हणून स्टॅक आवश्यकरित्या वेगवान असतात ते पूर्णपणे कंपाईलरद्वारे व्यवस्थापित केले जातात आणि याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे स्पष्टपणे स्टेटमेन्ट्स नसतात ज्याचे म्हणणे आहे की स्टॅकमध्ये एक विशिष्ट क्षेत्र तयार करा आणि ते क्षेत्र स्टॅकमध्ये मुक्त करा दुसरीकडे जेव्हा आपण एखादा प्रोग्राम संकलित करता तेव्हा कंपाईलर अशा सूचना समाविष्ट करते की ज्या स्टॅकचे वाटप करतात आणि प्रत्येक वेळी अनुक्रमे कार्य प्रविष्ट केल्यावर किंवा परत केल्यावर स्टॅक फ्रेम मुक्त करतात आपल्याला माहित आहे की स्टॅक अस्थायी डेटा स्टोरेज म्हणून वापरले जातात म्हणून जेव्हा एखादे फंक्शन परत येते तेव्हा फंक्शनमध्ये वाटप केलेले स्थानिक चल अधिक उपलब्ध नाहीत दुसरीकडे हिप अत्यंत हळू असतात प्रत्येकजण हिप मध्ये काही मेमरी वाटप करतात जेव्हा आपल्याला स्पष्टपणे लायब्ररी फंक्शन मॅलोक मागवावे लागते आणि त्याच प्रकारे जेव्हा आपल्याला त्या मेमरीला मुक्त करायचे असते तेव्हा फ्री कॉल कसा वापरायचा हे माहित होते म्हणून हे व्यवस्थापन प्रोग्रामद्वारे केले जाते आणि बर्याचदा याचा परिणाम असा होतो की या विविध प्रकारच्या असुरक्षा उद्भवू शकतात जे आपण या व्याख्यानमालेत पाहू मोठ्या प्रमाणात अॅरे आणि ग्लोबल डेटाच्या स्टोरेजसाठी हिप चा वापर केला जातो आणि सामान्यत आपल्याला त्या विशिष्ट मॅलोक भागातील एक पॉईंटर असणे आवश्यक असते आणि आपण कोणत्याही फंक्शनमधून त्या मॅलोक डेटामध्ये प्रवेश करू शकेल तर आपण या व्याख्यानात काय दिसेल की मॅलोक हीप मेमरीचे व्यवस्थापन कसे करते ते मेमरीचे वाटप कसे करते या वाटपासाठी अल्गोरिदम काय वापरले जातात त्याचप्रमाणे मेमरी मुक्त करण्यासाठी अल्गोरिदम काय वापरले जातात अंतर्गत रचना आणि इतर कशा वापरल्या जातात म्हणूनच सध्या अस्तित्त्वात असलेल्या मॅलोक अंमलबजावणीचे विविध प्रकार आहेत उदाहरणार्थ जीमलोक गूगलचे आहे जेमॅलोक अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममध्ये अंमलात आणत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे नेडमॅलोक आणि होर्ड आहे या सर्व भिन्न मॅलोक अंमलबजावणीमध्ये मेमरी आणि मुक्त मेमरीचे वाटप करण्यासाठी वापरल्या जाणार्या अल्गोरिदममध्ये सूक्ष्म फरक आहे म्हणूनच आवश्यकतेने अल्गोरिदम मेमरीचे विभाजन किंवा स्मृती खंडित करण्याच्या वेगाने प्रभावित करतात तर उदाहरणार्थ आपल्याकडे मॅलोकची एक अंमलबजावणी असू शकते जे मेमरीचे वाटप आणि विमोचन करू शकते दुसऱ्या शब्दांत मॅलोकसाठी घेतलेला वेळ आणि विनामूल्य वेळ अगदी कमी असतो परंतु सामान्यत जे पाहिले जाते तेच आहे मॅलोकच्या अशा वेगवान अंमलबजावणीमुळे बर्याचदा हिप मेमरीचा अपुरा वापर होतो स्मृती खंडित करण्याची संकल्पना ज्याद्वारे हिप मध्ये लहान मेमरी वापरली जात नाही म्हणून या सर्व प्रकारची मॅलोक अंमलबजावणी मेमरी मॅनेजमेंटच्या वेगा विरूद्ध मेमरी मॅनेजमेंटच्या वेगाने खंडित मेमरी दरम्यानचा व्यापार म्हणजे मॅलोक मेमरीचे वाटप करू शकतो तसेच फ्री व डीएलॉकेट मेमरीची गती बहुतेक वेळा असे दिसून येते की मॅलोक कार्यान्वित करते जेथे मॅलोक चालतो अत्यंत वेगवान परिणामी बर्याचदा फ्रॅगमेंटेड मेमरी निर्माण होते तर आपण फ्रॅगमेंटेड मेमरी म्हणजे काय ते म्हणजे स्मृतीचा छोटा हिस्सा 2 किंवा 4 किंवा 8 बाइटचा असू शकतो जो कोणत्याही प्रोग्रामद्वारे वापरला जाऊ शकत नाही इतका लहान असतो म्हणून या फ्रॅगमेंटेड मेमरी फक्त हिप मध्ये राहते आणि जास्त उपयोग होत नाही म्हणूनच जेव्हा मौलिक कार्यवाही केली जाते तेव्हा त्यांना मेमरी मॅनेजमेंट स्कीममध्ये व्यापार करावा लागतो जेणेकरून विखुरलेल्या वस्तूंचे प्रमाण कमी होईल त्याच वेळी हे सुनिश्चित करु की मेमरी व्यवस्थापनाचा वेग पुरेसा आहे कि नाही जेणेकरून अनुप्रयोगाच्या कार्यक्षमतेवर जास्त परिणाम होणार नाही आता या वेगवेगळ्या मॅलोकची अंमलबजावणी देखील त्यांच्या समर्थनार्थ भिन्न आहेत उदाहरणार्थ त्यांनी दिलेली स्केलेबिलिटी म्हणजे विशिष्ट मॅलोकची अंमलबजावणी व्यवस्थापित करू शकणार्या हिपचे आकार काय आहे इतर बाबी म्हणजे मल्टीथ्रेडेड सपोर्ट ज्यामध्ये मल्टीथ्रेडिंग आहे त्या कार्यक्रमांना हिप अंमलबजावणी खरोखर आधार देऊ शकते तर या विशिष्ट व्याख्यानात आपण ptmalloc2 म्हणून ओळखल्या जाणार्या एका विशिष्ट मॅलोक अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करू तर ptmalloc2 ही एक सामान्य अंमलबजावणी आहे जी ग्लिबिकमध्ये वापरली जाते तेव्हा बहुधा आपण प्रत्यक्षात आपला ठराविक हॅलो वर्ल्ड प्रोग्राम चालवित असाल आणि त्यामध्ये मॅलोक असेल हे gilibc चा वापर करते आणि म्हणूनच malloc ptmalloc2 मध्ये असलेले फंक्शन मागवेल आता या सर्व प्रकारच्या मॅलोक चे execution डग लीच्या एका विशिष्ट अंमलबजावणीपासून उद्भवली आहेत जी आपण प्रत्यक्षात डग लीला शोधू शकाल आणि मॅलोकची पहिली अंमलबजावणी डग लीच्या अंमलबजावणीतून प्राप्त केली गेली तर आपण ptmalloc2 बद्दल थोडे तपशील पाहूया अगदी अलिकडच्या दैनंदिन लिनक्स सिस्टममध्ये ही सामान्य गोष्ट आहे जी ptmalloc3 म्हणून ओळखली जाणारी 3 री आवृत्ती देखील अस्तित्वात आहे म्हणून ptmalloc2 आणि ptmalloc3 मध्ये सूक्ष्म फरक आहेत या मतभेदांच्या तपशीलात जाऊ नका दुसरीकडे या व्याख्यानात आपण केवळ ptmalloc2 च्या अंतर्गत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत आता आपल्याला माहित आहे की ptmalloc2 हि gilibc लायब्ररीत उपस्थित आहे जी आपण सामान्य लिनक्स सिस्टमवर लिहिलेल्या सर्व स्टॅंडर्ड C किंवा C प्रोग्राम्सशी जोडलेली आहे ऑपरेटिंग सिस्टमकडून मेमरी मिळविण्यासाठी आता आंतरिकपणे ptmalloc2 त्या सिस्टीम कॉलचा वापर करते म्हणून सिस्टीम कॉल brk आणि mmap म्हणून ओळखले जातात म्हणून जेव्हा जेव्हा brk किंवा mmapचा वापर केला जातो तेव्हा यामुळे ऑपरेटिंग सिस्टम कार्यान्वित होते आणि त्या विशिष्ट प्रक्रियेसाठी मेमरी ऑपरेटिंग सिस्टम्स भाग वाटप करतात उदाहरणार्थ आपण सी प्रोग्राम लिहिला आणि पहिल्यांदा जेव्हा आपण त्या सी © प्रोग्रामसह मॅलोक कॉल सुरू कराल तेव्हा अंतर्गतपणे मॅलोक काय करणार आहे ते म्हणजे brk सिस्टम कॉलची विनंती करणार आहे तेव्हा जेव्हा brk सिस्टम कॉल कार्यान्वित होईल कर्नल विशिष्ट प्रक्रियेसाठी 132 किलोबाइट आकाराच्या मेमरीचा एक भाग वाटप करेल जेणेकरून 132 किलोबाइट्स ptmalloc2 द्वारे त्याच्या हिप जागेसाठी वापरली जाईल म्हणून या विशिष्ट क्षेत्रामध्ये आपल्याकडे वेगवेगळे घटक आहेत ज्यास आपल्याला अरेना म्हणून ओळखले जाते नंतर आत अरेना मध्ये आपल्याकडे हिप आहेत आणि त्या हिप च्या आत आपण मेमरी साठवत आहोत म्हणून जेव्हा तुमचा प्रोग्रॅम प्रथमच आंतरिकपणे ptmalloc2 हा brk ला कॉल करेल तेव्हा brk कार्यान्वित होते तेव्हा खरोखर ऑपरेटिंग सिस्टम कर्नल कार्यान्वित होते आणि ओएस त्या विशिष्ट प्रक्रियेसाठी 132 किलोबाइट मेमरीचे वाटप करते जेव्हा brk परत येते त्यानंतर 132 किलोबाइट मेमरी व्यवस्थापित करण्यासाठी ptmalloc कोडमध्ये अल्गोरिदम असतात जेणेकरून मेमरीला विविध वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागले जाते म्हणून सर्वात मोठा घटक अरेना म्हणून ओळखला जातो अरेना नंतर हिप मध्ये विभागले जाते आणि नंतर बरेच भाग असतात बरोबर म्हणून मेमरी चे भाग हिप मध्ये उपस्थित आहेत आता अरेना कसा वापरला जातो त्याचे उदाहरण पाहू तर मग आपण हा विशिष्ट कार्यक्रम पाहूया म्हणून आपण पाहतो कि हा threads वापरणारा एक सोपा प्रोग्राम आहे म्हणून आपणास येथे एक विधान आहे की जिथे आपल्याला हजार बाइटचे वाटप मिळते आणि नंतर ऍड्रेस फ्री करतो pthread लायब्ररी वापरुन pthread create हे फंक्शन सुरू करेल तर हे फंक्शन नंतर असा thread तयार करेल जो इथे अस्तित्वात असलेल्या या thread पासून अंमलात आणू शकेल तर pthread create च्या या आवाहनाच्या शेवटी आपल्याकडे एकच प्रक्रिया आहे 2 thread मुख्य thread आणि threadfunc thread आहे मुख्य थ्रेड फंक ची अंमलबजावणी सुरू ठेवण्यापूर्वी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आपण आता pthread join ची विनंती करतो दुसर्या शब्दांत चाइल्ड थ्रेड किंवा थ्रेडफंक पूर्ण होईपर्यंत pthread join मुख्य थ्रेड अवरोधित करेल आणि कार्य परत करेल आता आपण तयार केलेल्या थ्रेड मध्ये आपण आणखी एक हजार बाइटचे वाटप करतो आणि नंतर त्या विशिष्ट बाइट्सला मुक्त करतो आता आपण हिपचे काय होते ते पाहू आणि या प्रोग्रामची अंमलबजावणी सुरू करतो कार्यक्रम सुरू होताच आपल्यास हे जाणून घेणे आश्चर्य वाटेल की हिपचा आकार सुरुवातीला 0 आहे म्हणून मूलत प्रोग्राम पूर्णपणे नाही तर हिप विभागाने सुरू होईल जेव्हा या विशिष्ट विधानात malloc प्रथम अंमलात आणले जाईल तेव्हा त्याचा परिणाम ptmalloc कोड होईल ज्यास आपण कार्यान्वित करण्याबद्दल बोलत आहोत आता जेव्हा या विशिष्ट प्रोग्रामच्या 1 ल्या मॅलोकचे हे विशिष्ट विधान कार्यान्वित होते तेव्हा ते त्यांच्या ptmalloc लायब्ररीमध्ये उपस्थित मॅलोक फंक्शनची विनंती करतात आता ptmalloc हे निर्धारित करेल की हीप सेगमेंट 0 आहे आणि नंतर ते brk सिस्टम कॉलची विनंती करेल जसे आपण पाहिले आहे की brk सिस्टम कॉल ऑपरेटिंग सिस्टमला आवाहन करेल आणि या विशिष्ट प्रक्रियेसाठी ऑपरेटिंग सिस्टम 132 किलोबाइट्सचा हिस्सा वाटेल आता पीटीमलोक प्राप्त करेल की ते 132 किलोबाइटचे विभाजन करेल आणि ते दोन भागांमध्ये विभाजित करेल आता एक भाग अंदाजे हजार बाइटच्या आसपास आहे आणि हे आता एक भाग अंदाजे हजार बाइट्सच्या आसपास आहे आणि या भागाचे एक पॉईंटर हे मलोकने लिहिले आहे आणि पत्त्यावर नियुक्त केले आहे तर उर्वरित भाग म्हणजे फ्री पार्ट आता मुख्य थ्रेडमधून येणारा प्रत्येक मॅलोक नंतर मेमरीच्या या विशिष्ट फ्री भागाचा उपयोग करेल आणि म्हणूनच मलोकला त्यानंतरची ठिकाणे मेमरीसाठी ऑपरेटिंग सिस्टमची विनंती करत नाहीत तर ऑपरेटिंग सिस्टमने प्रदान केलेले हे 132 किलोबाइटचे मोठे क्षेत्र त्यानंतरच्या सर्व मॅलोकद्वारे नंतरच्या 132 किलोबाइट्सचा पूर्णपणे वापर होईपर्यंत मुख्य थ्रेडमध्ये वापरला जाईल आता जेव्हा संपूर्ण 132 किलोबाइट मेमरी मुख्य थ्रेडने पूर्णपणे वापरली जाते त्यानंतरच्या मॅलोकने नंतर ऑपरेटिंग सिस्टम पुन्हा सुरू केला आणि नंतर 132 किलोबाइटचा नवीन हिस्सा प्राप्त होईल तर अशा प्रकारे आपण पहाल की ऑपरेटिंग सिस्टम केवळ तेव्हाच चालू होईल विशिष्ट विनंतीचे समाधान करण्यासाठी हीप विभागातील जागा उपलब्ध नाही म्हणून येथे आपण जे पाहत आहात ती विशिष्ट प्रक्रियेचा मेमरी नकाशा आहे म्हणून कोणत्याही लिनक्सवर आधारित सिस्टम जर आपण या विशिष्ट फाइलला procPID of that processmaps यामुळे त्या विशिष्ट प्रक्रियेसाठी आपल्याला संपूर्ण आभासी पत्त्याची जागा मिळेल या प्रकरणात प्रक्रियेचा पीआयडी 1897 आणि म्हणून proc 1897 maps आपल्याला त्या विशिष्ट प्रक्रियेसाठी व्हर्च्युअल पत्त्याची जागा देईल आता या विशिष्ट टप्प्यावर जेव्हा अंमलबजावणीने नुकताच मॅलोक पूर्ण केला आहे तर आपण येथे काय पाहता ते हे आहे की या विशिष्ट मॅलोक नंतर प्रोग्राममध्ये एक नवीन विभाग वाटप केला जातो म्हणून हा विभाग हा हिप आहे सेगमेंट 602000 ते 623000 पर्यंत सुरू होते आणि जर आपण यात 2 वजा करू शकत असाल तर आपल्याला दिसेल की या विशिष्ट विभागाचे आकार 132 किलोबाइट आहे हे देखील लक्षात घ्या की आपण या विभागासाठी लेखन परवानगी वाचली आहे म्हणजेच आपण त्या विशिष्ट विभागातील डेटा वाचू शकता किंवा त्या विशिष्ट विभागात डेटा लिहू शकता दुसऱ्या शब्दांत हा एक नियमित डेटा विभाग आहे कोड त्या विभागात उपस्थित असू शकत नाही कारण तो कार्यवाहीयोग्य विभाग नाही आता जेव्हा दुसरा प्रोग्राम त्या विशिष्ट पत्त्यासह विनामूल्य फंक्शनची विनंती करतो तेव्हा आपल्याला मॅपवरून काय लक्षात येते की हिप विभाग अजूनही आहे पुढे आपण ते विशिष्ट पत्ता मुक्त करू दुसऱ्या शब्दांत आपण नुकतेच वाटप केलेले हे हजार बाइट्स मुक्त करत आहोत आणि मेमरीच्या मॅपवरून आपल्याला काय दिसेल की तो ठराविक पत्ता मोकळे करूनही हिप अजूनही तसाच आहे या कार्यक्रमात या हिपचा उपयोग या विशिष्ट क्षणी केला जात नसला तरी तेथे याचा अर्थ काय असा आहे की प्रोग्रामद्वारे विशिष्ट वेळानंतर हा हिप वापरली जात नाही तरीही हिप विभाग आहे अद्याप विशिष्ट प्रोग्रामच्या आभासी ऍड्रेस स्पेसमध्ये उपस्थित आहे पुढे आपण थ्रेड तयार केल्यावर काय होते ते आपण पाहू म्हणजे जसे आपल्याला माहित आहे आणि आपण pthread create ला विनंती करता तेव्हा त्याचा परिणाम असा आहे की येथे उपस्थित असलेला एक नवीन थ्रेड तयार होईल आता या चाईल्ड थ्रेड मध्ये आपण आणखी एक हजार बाइट्स मालोक करतो आता आपणास हे जाणून घेणे आश्चर्य वाटेल की जेव्हा आपण हजारो बाइट्स पीटीमलोकमध्ये काय होते ते मॅलोक करता तेव्हा त्याचा अर्थ स्मृतीत एक नवीन भाग वाटप होतो म्हणून या थ्रेडमध्ये प्रथम थ्रेडमधील मॅलोककडे परत यावे अशी विनंती केली जाईल एमएमएपी सिस्टम कॉल करते आणि आणखी 132 किलोबाइट प्राप्त करते म्हणून प्रोग्रामच्या मुख्य थ्रेडने वाटप केलेले 132 किलोबाइटचे हे संपूर्ण क्षेत्र मुख्य अरेना म्हणून ओळखले जाते आता हे मुख्य अरेना विविध उप हिपमध्ये विभागले गेले आहे आणि प्रोग्रामच्या मुख्य थ्रेडमधून विविध मॅलोक विनंती पूर्ण करण्यासाठी वापरले जाते आता आपण pthread create वर आल्यावर काय होईल ते पाहूया जेणेकरून आपल्याला माहित आहे pthread create एक थ्रेड फंक्शन तयार करेल आणि नवीन थ्रेड या विशिष्ट फंक्शनचे शूटिंग सुरू करू शकेल म्हणून या फंक्शनमध्ये आपण पुन्हा malloc ला विनंती करतो आणि आणखी एक हजार बाइटची विनंती करतो या हजार बाइटचे पॉइंटर नंतर या स्थानिक पॉईंटर पत्त्यामध्ये संग्रहित केले जाईल जेव्हा या थ्रेडमधील मॅलोक पहिल्यांदाच विनंती करेल तेव्हा काय होईल ते म्हणजे पीटीमलोक कोड हा एक नवीन थ्रेड आहे हे निर्धारित करेल आणि त्या थ्रेडमधून मॅलोक करण्यासाठी पहिली विनंती असेल आणि म्हणून ते ऑपरेटिंग सिस्टमला आणखी 132 किलोबाइट मेमरी देण्याची विनंती करेल तर आपण pthread create फंक्शनचा उपयोग करून थ्रेड तयार केल्यामुळे काय होते ते पाहूया ज्यामुळे threadfunc म्हणून थ्रेड सुरू होतो म्हणून threadfunc या विशिष्ट फंक्शनमधून कार्यान्वित करण्यास सुरवात करतो आता जेव्हा आपण थ्रेड फंक्शनमध्ये असलेल्या या विशिष्ट फंक्शनमध्ये मॅलोकची विनंती करू तेव्हा ते काय होते ते म्हणजे पीटीमलोक निर्धारित करेल की 1 ला मॅलॉक नवीन थ्रेडकडून विनंती करेल आणि म्हणूनच ते मेमरीच्या इतर भागांसाठी ऑपरेटिंग सिस्टमला विनंती करेल ऑपरेटिंग सिस्टम नंतर त्या विशिष्ट थ्रेडसाठी आणखी 132 किलोबाइटचे वाटप करेल म्हणून या थ्रेड फंक्शनमधील प्रत्येक मॅलोक आणि विनामूल्य हा नव्याने वाटप केलेला प्रदेश वापरेल म्हणून हा विभाग देखील एक अरेना म्हणून व्यवस्थापित केला जाईल आता आम्ही या विशिष्ट प्रक्रियेसाठी व्हर्च्युअल ऍड्रेस मॅप कडे पाहूया जेव्हा हा मॅलोक आवाहन करेल तेव्हा आपण पाहू की एक नवीन विभाग नुकताच तयार झाला आहे विभाग 7ffff पासून सुरू होईल त्यानंतर 7 शून्य ते 7 ffff0021000 होईल म्हणून आपण लक्षात घ्या की हा विशिष्ट प्रदेश देखील 132 किलोबाइटचा आहे म्हणून या विशिष्ट थ्रेडमधून तयार झालेला प्रत्येक मॅलोक त्याच्या वाटपासाठी हा विभाग वापरतो दुसरीकडे मुख्य थ्रेडमधून मागितलेला प्रत्येक मॅलोक हा विभाग त्याच्या वाटपासाठी वापरेल तर हा वाटप आपल्याकडे मुख्य अरेना आहे आणि हा नवीन तयार केलेला विभाग आहे जिथे आपल्याकडे थ्रेडच्या अरेना तील धागा आहे तर अशा प्रकारे आपण पहात आहोत की आपण विशिष्ट प्रोग्राममध्ये तयार केलेला प्रत्येक थ्रेडला वेगळा विभाग मिळण्याची शक्यता आहे आता आपण या हिप मेमरीची संपूर्ण रचना पाहू या ज्यामुळे आपल्याला हे माहित आहे की हिप मेमरीतील एक मुख्य घटक म्हणजे अरेना आहे तर आपल्याकडे मुख्य अरेना आहे ज्यामध्ये अरेनाचे मुख्य थ्रेड वापरले जाते प्रोग्राम आणि आपल्याकडे प्रक्रिया सुरू असलेल्या प्रत्येक थ्रेडशी संबंधित विविध थ्रेड एरेनास असू शकतात म्हणून आता एका प्रक्रियेमध्ये आपल्याकडे अस्तित्त्वात असलेले अनेक अरेना असू शकतात आता जर आपण ptmalloc2 कोड पाहिला तर आपल्याला असे दिसून येईल की अरेना व्यवस्थापित करण्यासाठी malloc state नावाची एक रचना आहे आता प्रत्येक अरेनात एकाधिक हिप असू शकतात तर जर आपण पीटीमॅलोक कोडमध्ये आणि malloc state नावाच्या रचनेकडे पाहिले तर आपल्याला दिसेल की हीप इन्फोची heap info इन्स्टंटेशन आहे जी खरोखर एखाद्या विशिष्ट हिप ला सूचित करते आता हिप कसे व्यवस्थापित केले जातात याची संपूर्ण रचना पाहूया कारण हिपमधील मुख्य घटक म्हणजे अरेना होय एका प्रोग्राममध्ये एक किंवा अधिक अरेना असू शकतात जे आता अस्तित्वात आहेत आता प्रत्येक अरेना 132 किलोबाइटचे आहे आणि ही अरेना ऑपरेटिंग सिस्टमच्या विनंतीद्वारे तयार केली गेली आहे आता पुढे काय होते ते म्हणजे प्रत्येक अरेनात एकाधिक हिप असू शकतात यापैकी प्रत्येक हिप शक्यतो नॉन कॉन्टिग्युस्ट असू शकतो आणि जर आपण ptmalloc2 कोड पाहिला तर आपल्याला असे दिसून येईल की तेथे 2 रचना आहेत जी malloc state रचना अनिवार्यपणे अरेना व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाते म्हणून हे माझ्याकडे असलेला शेवट म्हणून देखील ओळखले जाते आणि ते मेमरीमध्ये उपस्थित आहे आणि अरेनाचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध मेटा डेटा आणि इतर माहिती आहे त्याचप्रमाणे जर आपण ptmalloc2 कोड पाहिला तर आपल्याकडे आणखी एक रचना आहे ज्याला heap info म्हणून ओळखले जाते म्हणून मेटा डेटा म्हणून उपस्थित असलेली ही विशिष्ट रचना अरेनासह विशिष्ट हिप व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाईल आता प्रत्येक हिप मध्ये एकाधिक मेमरी भाग असू शकतात म्हणून या भागांचे वाटप केले जाऊ शकते किंवा अनियंत्रित केले जाऊ शकते ज्यास मुक्त भाग म्हणून देखील ओळखले जाते आणि आपल्याकडे शेवटच्या भागातील अव्वल भाग म्हणून एक शीर्ष भाग म्हणून देखील ओळखले जाऊ शकते आता आपण यावरचा भाग काय आहे आणि शेवटचे उर्वरित भाग नंतर काय आहे ते पाहू परंतु या विशिष्ट वेळी हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की प्रत्यक्षात ही हिप मेमरी सांभाळणारी रचना malloc chunk म्हणून ओळखली जाते म्हणून आपण ptmalloc2 कोड शोधू शकता आणि हा malloc chunk शोधा आणि विशिष्ट मेमरी हिस्सा व्यवस्थापित करण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्व नोंदी पहा तर ही विशिष्ट स्लाइड ptmalloc heap ची संपूर्ण रचना दर्शविते जी येथे विशिष्ट प्रवेश मुख्य अरेना आहे म्हणूनच हे struct malloc state म्हणून परिभाषित केले आहे आता या विशिष्ट रचनेत सिस्टीम मॅप म्हणून ओळखली जाणारी एक प्रविष्टी आहे जी मुख्य हिप दर्शविणारा आहे म्हणून आता येथे मुख्य हिप वाटण्यात आला आहे जो हे अंदाजे 132 किलोबाइटपेक्षा थोडासा कमी आहे आणि आपल्याकडे वरचा पॉईंटर आहे जो निर्देशित करतो शेवटचा ब्लॉक जो हिप मध्ये अस्तित्वात आहे म्हणून जेव्हा हे हिप पूर्णपणे भरलेले असेल तेव्हा हे शीर्ष सूचक वापरले जाऊ शकते आता तयार झालेल्या प्रत्येक इतर आखाड्यासही अरेना रचना असेल तर आपल्याकडे येथे आणखी एक अरेना प्रदर्शित झाले आहे हा एक थ्रेड अरेना आहे याला डायनॅमिक अरेना म्हणून ओळखले जाते म्हणून या विशिष्ट थ्रेडच्या अरेनात पुन्हा आपल्याकडे struck malloc state असते ज्यात मूलत या आखाड्याचा मेटा डेटा जो नुकताच तयार झाला आहे म्हणूनच विशिष्ट प्रक्रियेच्या मुख्य क्षेत्राव्यतिरिक्त अनेक थ्रेडदेखील असू शकतात म्हणून येथे आपण प्रत्यक्षात दोन निळ्या रंगांचे अरेना दाखविले आहे त्यात एक निळे रंगाचे आणि दुसरे पिवळ्या रंगाचे आहेत म्हणून प्रत्येक थ्रेड अरेना त्या प्रक्रियेतील एका विशिष्ट थ्रेडला वाटप केले गेले आहे म्हणून थ्रेड अरेना डायनामिक अरेना म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच आपण पाहिले आहे की प्रत्येक थ्रेड अरेनात एकाधिक हिप असू शकतात म्हणून या हिपला दुवा साधलेल्या सूचीद्वारे एकत्र जोडले गेले आहे म्हणून या प्रत्येक थ्रेड अरेनात आपल्याकडे पुन्हा struck malloc state आहे जो या आखाड्यात उपस्थित असलेल्या प्रत्येक हिप शी संबंधित या विशिष्ट अरेनातील मेटा डेटा समाविष्ट करणारा मॅनेजमेंट ब्लॉक आहे ज्यामध्ये आपल्याकडे त्यासंबंधीचा मेटा डेटा आहे हिप म्हणून निळे रंगात असलेल्या हिप शी संबंधित हे विशिष्ट उदाहरण आपल्याकडे 3 हिप उपस्थित आहेत जेणेकरून आपल्याकडे 3 हिप माहिती रचना आहेत ही 1 ली आहे ही 2 री आहे आणि हि 3 री आहे या सर्व हिप दुवा यादीमध्ये एकत्र जोडलेले आहेत आणि दुवा यादीचे प्रमुख हे विशिष्ट क्षेत्र आहे आता हे सर्व विविध अरेना जसे की या आखाड्यास निळे अरेना आणि हा पिवळ्या रंगाचा अरेना एक दुवा सूचीद्वारे एकत्र जोडला गेला आहे तर आपल्याला या सर्वांवरून काय निष्कर्ष काढता येईल ते म्हणजे एका विशिष्ट प्रक्रियेचा संपूर्ण हिप विभाग म्हणजे एक काँटिगुऊस विभाग असेलच असे नाही दुसरीकडे प्रत्यक्षात हिप विभागातील विविध लहान विभागांचा समावेश आहे जो दुवा सूचीद्वारे जोडलेला आहे या लहान विभागांमध्ये अरेनाचे आणि प्रत्येक अरेनात हिपचा समावेश आहे आणि हे सर्व नंतर एकाधिक दुवा सूचीद्वारे एकत्र जोडले गेले आहे आता या सर्व प्रमुखांचे प्रमुख क्षेत्र आहे हिप मध्ये अरेनाविषयी अधिक माहिती अशी आहे की विशिष्ट प्रक्रियेमध्ये ३२ बिट सिस्टममध्ये उपस्थित असलेल्या क्षेत्राची जास्तीत जास्त संख्या असू शकते त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त अरेनाची संख्या त्या सिस्टममध्ये असलेल्या कोरच्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणूनच कोर सिस्टममध्ये उपस्थित असलेल्या प्रोसेसर कोर आहेत एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये असलेल्या maximum 64 बिट सिस्टममध्ये जास्तीत जास्त अरेना कोरच्या संख्येच्या 8 पट जास्त आहेत उदाहरणार्थ मी 32 बिट सिस्टमवर 32 बिट प्रोग्राम चालवित असल्यास आणि उपस्थित कोरेची संख्या 4 आहे असे सुचवायचे असल्यास माझ्याकडे जास्तीत जास्त 8 भिन्न अरेना असू शकतात तर याचा अर्थ असा आहे की जर मी या प्रोग्राममध्ये 7 थ्रेड्स फोर्क केले तर प्रोग्रामच्या मुख्य थ्रेडसह प्रत्येक थ्रेडला एक वेगळा अरेना मिळेल आता जर मी त्या विशिष्ट प्रोग्राममधील थ्रेडची संख्या वाढवितो तर याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे समान थ्रेड सामायिक करणारे अनेक थ्रेड्स असतील आता थ्रेडची संख्या ७ पर्यंत मर्यादित असताना सर्वोत्तम कार्यक्षमता आणि वेगवान मॅलोक आणि फ्री मिळवतात म्हणून 8 आता एकदा आपण 8 च्या पलीकडे थ्रेडची संख्या वाढविण्यापासून अरेनाची वाटणी होत असल्याने मॅलोक आणि फ्रीस मध्ये किंचित मंदी येते ही मंदी विशिष्ट क्षेत्राचा वापर करण्याच्या भांडणांमुळे उद्भवते जेव्हा एखादा अरेना दोन किंवा अधिक थ्रेड्सद्वारे सामायिक केले जाते तेव्हा ptmalloc कोड विशिष्ट अरेना वापरण्यासाठी थ्रेडमधील समक्रमण असल्याचे सुनिश्चित करते म्हणून विविध लॉकिंग आणि अनलॉकिंग यंत्रणा विशिष्ट आखाड्यांची स्थिती नेहमीच सुसंगत राहते याची खात्री करण्यासाठी ptmalloc2 मध्ये अंमलात आणले जाते म्हणून हे सुनिश्चित करते की जेव्हा एक थ्रेड मॅलोक वापरण्याचा प्रयत्न करीत असेल आणि तो मॅलोक एखाद्या अरेनात पडतो जो इतर थ्रेडने देखील सामायिक केला जातो तर तिथे लॉकिंग यंत्रणा समक्रमण सुनिश्चित करण्यासाठी असते तर त्याबद्दल विचार करण्यासारखे काहीतरी आपण मागील स्लाइडमध्ये नमूद केले आहे जसे की प्रत्येक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त अरेना उपस्थित आहेत आता इथे विचार करण्यासारखा प्रश्न म्हणजे अरेनाच्या संख्येत असे निर्बंध का आहे आपण तयार केलेल्या प्रत्येक थ्रेडला स्वतःचा अरेना मिळाल्यास काय होईल असे आपल्याकडे अमर्याद अरेना असल्यास दुसर्या शब्दांत काय होईल पुढे आपण त्या हिपविषयी बोलू जे अरेनात उपस्थित असलेल्या स्मृतींचे हिप वेगवेगळ्या आकाराच्या मेमरी भागांमध्ये विभागले जाते आणि या भागांचा उपयोग जेव्हा आपण मलोक व विनामूल्य करतो तेव्हा वापरला जातो म्हणून भाग 2 प्रकारचे असतात एक वाटप भाग आणि इतर एक मुक्त भाग म्हणून ओळखले जाते आता विनामूल्य हिस्सा प्रत्यक्षात दुवा साधलेल्या यादीमध्ये संग्रहित केला आहे आता प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखादा मॅलोक करतो तेव्हा असे म्हणूया की आपण म्हणजे 1000 बाइटचा मॅलोक करु म्हणजे पीटीमॅलोक कार्यान्वित करेल आणि त्यास संबंधित अरेना सापडेल आणि मग ते संबंधित हिप निश्चित करेल आणि नंतर हिप मध्ये तो मेमरी हिस्सा सापडेल जो 1000 बाइटची विनंती पूर्ण करू शकेल जेव्हा अशी चंक सापडतो तेव्हा ती प्रक्रिया आपल्या प्रक्रियेस वाटप करते म्हणून हे वाटप आणि मुक्त भाग प्रत्यक्षात कसे आयोजित केले जातात ते पाहू तर एक वाटप भाग नवीन मॅलोक सारखे दिसते उदाहरणार्थ 1000 बाइट आणि या भागातील विशिष्ट प्रोग्रामकडे परत जाण्यासाठी बिंदू वाटप केला जातो तो येथे या ठिकाणी एक पॉईंटर आहे आता या स्थानापूर्वी मेटा डेटा म्हणून ओळखली जाणारी काही माहिती आहे आपण चालवित असलेल्या सिस्टमवर अवलंबून हा मेटा डेटा एकतर 8 किंवा 16 बाइटचा असू शकतो म्हणून या मेटा डेटामध्ये या वाटप केलेल्या भागातील माहितीचा समावेश आहे यामध्ये भाग आकार आहे जो येथे अस्तित्वात आहे आणि नंतर त्यात 3 एन एम आणि पी N M P फ्लॅग आहेत मागील फ्लॅग येथे या विशिष्ट बिंदूवर समाप्त होतो आणि आपण वापरला आहे हे निर्धारित करण्यासाठी पी फ्लॅगचा वापर केला जातो जर आता पी हे 0 च्या बरोबरीचे असेल तर या पानाच्या मागील भागांचा आकार आपल्याकडे 2 असेल अन्य फ्लॅग एन फ्लॅग आणि एम फ्लॅग म्हणून हे 2 फ्लॅग आपल्यासाठी फार महत्वाचे नाहीत एम फ्लॅग सेट होईल जेव्हा आपल्याला भाग मिळेल जेव्हा एमएमपी सिस्टम कॉलचा वापरू आणि एन फ्लॅग जेव्हा थ्रेड रेंजसह भाग घेतल्यास सेट होईल मेमरी अलोलोकेशनच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण 8 बाइटचे वाटप केले तर याचा अर्थ असा की 8 बाइट पासून प्रारंभ होईल आणि तिथेच संपतील आणि त्याशिवाय आणखी काही मेटा डेटा बाइट्स वाटले जातील तर टिपिकल 32 बिट सिस्टीममध्ये आणखी 8 बाइट्स वाढवले जातील जेणेकरून एकूण 8 बाइट्सच्या अंतर्गत पद्धतीने ptmalloc प्रत्यक्षात 16 बाइट्स 8 वापरकर्त्याच्या डेटासाठी वास्तविक डेटासाठी आणि 8 मेटा डेटासाठी अधिक बाइटचे वाटप करेल आता जेव्हा आपण फ्री कॉल वापरुन आणि काही पत्ता देऊन मेमरीचा काही भाग मुक्त करतो तेव्हा malloc प्रत्यक्षात त्या वाटप केलेल्या भागांना विनामूल्य भागांमध्ये रूपांतरित करते आता फ्री हिस्सामध्ये अशी रचना आहे जी अशी दिसते म्हणून या संरचनेत काय महत्वाचे आहे ते म्हणजे या 2 प्रविष्ट्या अग्रेषित प्रविष्टि आणि मागील प्रविष्ट्या आहेत जेणेकरून विनामूल्य काय करता येईल ते म्हणजे या विशिष्ट मुक्त हिस्सास दुव्याच्या यादीमध्ये जोडता येईल म्हणून ही दुवा सूची एकल दुवा सूची किंवा दुहेरी दुवा सूची असू शकते आणि हे पुढे आणि मागील सूचक मागील आणि पुढील हिप मध्ये उपस्थित मुक्त भाग दर्शविण्यासाठी वापरले जातात तर हे असे दिसेल आणि हि संपूर्ण गोष्ट म्हणजे हिप आहे आणि हिपच्या आत आपल्याकडे नारिंगी रंग वाटलेला भाग दाखवते आणि निळा रंग विनामूल्य भाग दर्शवितो आता येथे असलेल्या रेषा आणि या रेषा उपस्थित असलेल्या विविध डेटा डेटासाठी विभक्त आहेत आपल्यासाठी महत्वाची लिंक यादी आहे जी विनामूल्य हिस्सा संचयित करण्यासाठी वापरली जाते म्हणून येथे आपल्याला लिंकची यादी दर्शविली गेली आहे जी प्रत्यक्षात या हिप मेमरीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मुक्त हिस्साांशी जोडलेला आहे आता जेव्हा एखादा मॅलोक येतो तेव्हा विनंती केली जाते आणि प्रथम काय होते ते म्हणजे ptmalloc कोड या विशिष्ट दुव्याच्या सूचीमधून जाईल आणि मेलोकसाठी विनंती पूर्ण करू शकेल की मेमरीचा एक मुक्त हिस्सा आहे की नाही हे निर्धारित करेल हा प्रकार आढळल्यास त्या लिंकवरुन तो विशिष्ट डेटा काढून टाकला जाईल आणि त्या स्मृतीसाठी हे वाटप केले जाईल जेणेकरून जेव्हा एखादा मॅलॉक केला जाईल तेव्हा आपण पाहू शकतो की मोकळ्या स्मृतीचा एक हिस्सा दुसर्या बाजूला वाटप केला जाईल जेव्हा विनामूल्य येते तेव्हा वाटप केलेल्या भागांपैकी एक मोकळा होतो आणि दुवा यादीमध्ये जोडला जातो या पध्दतीची समस्या अशी आहे की दुवा यादी खूप मोठी असू शकते आणि म्हणून वाटप करण्यासाठी योग्य भाग शोधण्यासाठी मॅलोकला बराच काळ लागेल म्हणून उदाहरणार्थ आपण असे म्हटले पाहिजे की आपण 1000 बाइटचा मॅलोक केला आहे आणि ही लिंक यादी आहे मॅलोकला कमीतकमी १००० बाइट पर्यंत एक मुक्त हिस्सा सापडत नाही तोपर्यंत ट्रॅव्हर्स करणे आवश्यक आहे आणि यासाठी बराच काळ लागू शकतो आणि म्हणूनच ptmalloc मध्ये हे काय केले गेले आहे ते म्हणजे आपण फक्त एक दुवा सूची राखत नाही परंतु आपण विविध प्रकारच्या इंक सूची राखत आहोत म्हणून आपण याला बिनिंग असे म्हणतो म्हणजे ptmalloc कोड मध्ये आपल्याकडे विविध प्रकारचे बीन्स आहेत आणि प्रत्येक बीन्समध्ये वेगवेगळ्या आकारांची भागांची भरपाई होते जेणेकरून येथे आपल्याकडे भागांची एक जोडलेली यादी आहे जी 16 बाइटची आहे दुसरीकडे आपल्याकडे 577 ते 640 बाइट पर्यंतच्या भागांची एक यादी आहे म्हणून आता या विशिष्ट प्रकरणात जेव्हा एखादा मॅलोक आवाहन करतो तेव्हा तो थेट त्या विशिष्ट दुव्याच्या यादीवर जाऊन योग्य मुक्त हिस्सा निवडू शकतो आणि त्यास विशिष्ट विनामूल्य हिस्सा अधिक जलद वाटप करू शकतो पीटीमलोक २ मध्ये विविध प्रकारचे बीन्स वापरतात ज्याचा उपयोग मुख्यतः वेगवान बीन्स अनसॉर्टर्ड बीन्स लहान बीन्स मोठ्या बीन्सचा समावेश आहे तर याशिवाय आपल्याकडे शीर्ष भाग आणि शेवटचा उर्वरित भाग म्हणून ओळखले जाते आता या प्रत्येक बीन्स वेगळ्या प्रकारे व्यवस्थापित केल्या आहेत जेणेकरून त्या विशिष्ट मेमरीचा संच उत्तम प्रकारे व्यवस्थापित केला जाईल उदाहरणार्थ वेगवान बीन्सची एक दुवा यादी आहे ती दुहेरी दुवा यादी नाही आता या प्रत्येक वेगवान बीन्स 8 बाइट भागांमध्ये आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे जलद बीन्स आहेत 16 बाइट्स 24 बाइट्स 32 बाइट्स आणि अशाच प्रकारे 80 बाइट्स पर्यंत आणि वेगवान बीन्समध्येही कोलेसेसिंग नाही नंतरच्या टप्प्यावर कोलेसेसिंग म्हणजे काय ते आपण पाहू फ्रॅगमेंटेशन टाळण्यासाठी मूलतः कोलेसिंगचा वापर केला जातो परंतु जर आपण बीन्सला वेगवान बीन्स बनवला तर तिथे कोलेसेसिंग नाही आता ही एकच लिंक यादी असल्याने सर्वप्रथम ऑपरेशन प्रकारात शेवटचे काम चालू आहे तर ही विशिष्ट स्लाइड वेगवान बीन्सचे उदाहरण दर्शविते म्हणून मुख्य क्षेत्रात आपल्याकडे असे अॅरे असेल आणि प्रत्येक अॅरे दुवा यादीसाठी एक पॉईंटर आहे उदाहरणार्थ हा पहिला घटक वेगवान बिन पॉईंटर आहे आणि तो तिच्या दुव्यावर नियुक्त केला गेला आहे १ ला घटक बाइटच्या भागांची यादी ही नोंद 32 बाइट्सच्या मेमरी भागांच्या दुव्याच्या यादीवर नियुक्त केली जाते म्हणून जेव्हा एखादा मॅलोक 32 बाइट्स म्हणतो तेव्हा पीटी मॅलोक काय करेल ते या फास्ट बिनचा संदर्भ घेऊन अॅरेला त्वरित प्राप्त होईल आणि ही 32 बाइट विनंती आहे जी या ठिकाणी जाते आणि ती येथे उपलब्ध असलेला पहिला भाग उचलेल आता तेथे लिंक्ड लिस्ट ऑपरेशन आहे ज्यामध्ये हे स्थान आता सुधारित केले गेले आहे जेणेकरून पुढील बाइटच्या उपलब्ध मुक्त भागाकडे निर्देशित केले जाऊ शकते तर आपण पहाल की जर आपल्या मेमरीचे वाटप खूपच लहान असेल आणि ते जलद बिनमध्ये असेल तर मॅलोक फार तातडीने कार्य करते फक्त फास्ट बिनमधील ऑफसेट शोधण्यासाठी फक्त 1 मेमरी भाग उपस्थित आहे आणि तो एक लहान दुवा सूची ऑपरेशन करणे आवश्यक आहे तर या उदाहरणात आपण काय करतो ते म्हणजे आपण मॅलोक एक्स आहे जे 15 बाइटचे असेल तर x ची व्हॅल्यू प्रिंट करू आणि एक्स मग v malloc y जे 13 बाइट प्रिंट वाय व फ्री वाय असेल तर काय होते जेव्हा आपण हा प्रोग्राम कार्यान्वित करू तेव्हा दोन्ही एक्स तसेच वाय तसेच एक मॅलोक फंक्शन आहे जे लागू होते आणि ते दोघेही या 16 बाइटच्या अनुरुप दुव्याच्या यादीमध्ये समाप्त होतील तेव्हा हा विशिष्ट मॅलोक पूर्णपणे 16 बाइटच्या संख्येसह आणखी 8 ला अंमलात आणला जाईल बाइट्सचे वाटप होते आणि त्या मेमरीचे पॉईंटर एक्स मध्ये उपस्थित असते म्हणून जेव्हा हे विनामूल्य आवाहन होते तेव्हा चंक वेगवान 16 बाइटच्या दुव्याच्या यादीमध्ये जोडला जातो म्हणून आपण 16 बाइटच्या फास्ट बिनशी संबंधित आहोत आपल्याकडे चंक एक्सचे वाटप होईल जेव्हा आपण 13 बाइटचा मॅलोक करतो तेव्हा प्रत्यक्षात तीच यादी एन्ट्री मिळते जेणेकरून एक्स आणि वायला समान पत्ता मिळेल जेव्हा आपण हा विशिष्ट प्रोग्राम चालवितो तेव्हा आपल्याला एक्स आणि वाय च्या दिशेने जाता येते तथापि हे खरे नाही जर मॅलोकचे आकार भिन्न असल्यास प्रक्रियेत उपस्थित मेमरीचा भाग आपण मॅलोक 8 आणि मॅलोक 13 केले तर हे वेगळ्या आणि वेगवान बिन प्रविष्ट्यांमध्ये पडते आता दुसरीकडे जर मॅलोकचे आकार भिन्न असतील तर येथे आपल्याकडे 8 बाइट आणि नंतर 13 बाइट असतील तर ते वेगवान बीन्समध्ये समाप्त होतील आणि अशा प्रकारे येथे एक्स आणि वायला वेगवेगळे पत्ते मिळतील आता या व्यतिरिक्त आपल्याकडे अनसोर्टेड बीन्स आहेत म्हणून ही एक बीन्सची दुहेरी लिंक आहे जी पीटीमलोकद्वारे वापरल्या जाणार्या लोकेशन पॉलिसीचा पहिला भाग वापरतो आणि जेव्हा एखादा भाग मुक्त होतो तेव्हा तो प्रथम येथे जोडला जातो तर हे एक अनसोर्टेड बीन्स चे उदाहरण आहे तर येथे आपण काय पाहतो ते म्हणजे दुहेरी दुवा यादी आहे म्हणूनच फॉरवर्ड पॉईंटर आणि परत पॉईंटर आहेत हा एक अॅरे आहे जो मुख्य अरेनात उपस्थित आहे आणि घटक प्रकारांच्या बिन आहेत म्हणून आपणास हे देखील लक्षात येईल की यापैकी प्रत्येक बीन्स वेगवेगळ्या आकाराचे आहेत उदाहरणार्थ आता मी जर 1000 बाइट्सचा मॅलोक केला तर तो येथे येईल येथे आढळेल की ही विनंती पूर्ण करण्यासाठी 104 बाइट फारच लहान आहे आणि 1008 बाइट नक्कीच पुरेसे आहे आणि म्हणूनच हा विशिष्ट भाग त्या विनंतीचे वाटप करेल तर आपण प्रथम फिट अलोकेशनच्या वापराचे उदाहरण पाहू जे पीटीमलोक मध्ये आहे तर आपण या उदाहरणामध्ये काय करतो आहे ते म्हणजे आपण मॉलॉक चे 2 विभाग केले ज्यात पहिला 512 बाइट्सचा ज्याला a ने निर्देशित केले आणि दुसरा 256 बाइटचा b ने निर्देशित केले आहे तर आपण काय करतो ते म्हणजे आपण a मुक्त करतो आणि 50 बाइटचे मालोक सी लक्षात घेतो जो पूर्वीच्या वाटप केलेल्या 512 बाइट आणि 256 बाइटपेक्षा खूपच कमी आहे आता जेव्हा आपण a मुक्त करतो तेव्हा काय होते की फास्ट बिनमध्ये जाणे खूप मोठे आहे आणि म्हणूनच ते या अनसॉर्टर्ड बिनमध्ये जाते आणि म्हणूनच अनसॉर्टर्ड बिनमध्ये एन्ट्री असते जी अंदाजे 512 बाइटच्या तुलनेत असते पुढे आपण 512 बाइटच्या विनंतीसह पुन्हा मॅलोकची विनंती करू आणि मॅलोक रिटर्न सी मध्ये संग्रहित केलेला पॉईंटर आता पहिल्या फिट अलोकेशनमध्ये काय होणार आहे ते अनसॉर्टर्ड बिन आणि ट्रॅव्हर्ड्समध्ये आढळते आणि या अनसॉर्टर्ड बीन्समध्ये 512 बाइटचा एक भाग आहे आणि म्हणून तो काय करेल ते म्हणजे हे भागाला 2 विभागांमध्ये विभाजित करेल तर एक भाग 50 बाइटपेक्षा किंचित जास्त आहे आणि हा भाग सी ला वाटला जातो आता वापरला नसलेला दुसरा भाग अद्याप दुवा यादीमध्ये राहील आणि जेव्हा आपण हा प्रोग्राम चालवितो तेव्हा आपल्याला दिसेल की a आणि b चे प्रारंभिक वाटप या पत्त्यांवर आहे आणि तेव्हा आपण प्रत्यक्षात c चे वाटप करतो a ने प्राप्त केलेला अचूक पत्ता मुक्त केल्यावर मिळू शकेल म्हणजे आपणास ठाऊक असेल की पत्ते a आणि c दोन्ही समान स्थानावर निर्देशित करीत आहेत जे 9b10008 वर आहे आता अस्तित्वात असलेल्या इतर बीन्स आहेत 62 लहान बीन्सची नोंद आहे जी 512 बाइटपेक्षा कमी आहेत आणि त्यामध्ये 8 बाइटचे तुकडे आहेत या बीन्स देखील वर्तुळाकार आहेत आणि दुप्पट दुवा साधलेली यादी आणि कोलेसेसिंगचे समाधान करतात आणि त्यात फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे तर विविध आकारांच्या 63 मोठ्या बीन्स देखील आहेत सर्वात वरचा भाग अरेनाच्या शीर्षस्थानी आहे आणि कोणत्याही बीन्सचा नाही म्हणून जेव्हा विनामूल्य काही भाग उपलब्ध नसतात तेव्हा सर्व्हिस विनंत्यांसाठी उपयोग केला जातो म्हणून जेव्हा आपण एखादा मॅलोक करतो तेव्हा असे होते की मॅलोक सर्वत्र फिरत जाईल आणि जर असे आढळले की यापैकी कोणत्याही विविध दुवा यादी दुव्यामध्ये उपलब्ध अशी कोणतीही संधी उपलब्ध नाही जी विशिष्ट मॅलोकची विनंती पूर्ण करू शकेल तर वरच्या भागातील भाग घेतला जाईल आणि तो भाग मॅलोक विनंतीसाठी वाटप केला जाईल आता मॅलोकची विनंती पुरेसी मोठे असेल जेणेकरून वरच्या भागात देखील त्या विशिष्ट मॅलोक विनंतीची पूर्तता करण्यासाठी पुरेशी मेमरी नसेल तर ओएसची विनंती केली जाईल आणि मला माहित आहे की हिप सेगमेंटचे वाटप केले गेले आहे म्हणून हे brk maps किंवा sbrk सिस्टम कॉल वापरुन केले जाते तर अशा प्रकारे आपण पाहिले आहे की विविध अरेना हिप भाग आणि विविध प्रकारच्या मॅलोक बिनद्वारे कसे अंतर्गत व्यवस्थापन केले जाते पुढील व्याख्यानात आपण विनामूल्य फंक्शन कॉलबद्दल अधिक तपशीलवारपणे पाहूया मुक्तपणे वाटप केलेल्या मेमरीला कसे मुक्त केले जाते आणि दुवा यादी कशी व्यवस्थापित केली जाते आणि विशेषतः आपण मॅलोकच्या या अंतर्गत बाबींचे शोषण करण्याचे मार्ग पाहू आणि प्रत्यक्षात या देखाव्यावर कसा हल्ला करावा